तर परत आपले स्वागत आहे आणि हे व्याख्यान 48 व्या व्याख्यानमालेचे आहे आणि आज आपण इगेनव्हल्यूज आणि ईगेनवेक्टर्सच्या गुणधर्मांबद्दल बोलू इगेनव्हॅल्यूज आणि ईगेनवेक्टर्सचे गुणधर्म A चे इगेनव्हॅल्यूज असू द्या आणि x संबंधित ईगेनवेक्टर्स असू द्या मग चे इगेनव्हॅल्यूज आहे आणि संबंधित ईगेनवेक्टर्स x आहे चा इगेनव्हॅल्यूज आहे आणि संबंधित ईजीनवेक्टर x कोणत्याही सकारात्मक पूर्णांक मीटरसाठी m आहे is eigenvalue of आता पुढील प्रॉपर्टी येथे आपण हा लॅम्बडा स्क्वेअर पाहिला आहे A चे मूल्य आहे आता A च्या दोन वेगळ्या इगेनव्हॅल्यूजशी संबंधित स्क्वेअर मॅट्रिक्स A चे दोन इगिनवेक्टर लिनिअर्ली इंडिपेंडेंट आहेत तर आपण येथे काय सिद्ध करू की दोन वेगळ्या इगिनॅव्हल्यूजशी संबंधित दोन ईजीनवेक्टर नेहमीच स्वतंत्र असतात हे निरीक्षण आपण आधीपासूनच संख्यात्मक उदाहरणांसाठी पाहिले आहे परंतु कोणत्याही मेट्रिक्ससाठी आपण सर्वसाधारण मॅट्रिक्ससाठी हे सिद्धांत सिद्ध करू शकतो तर आता आपण काय विचार करतो दोन वेगळ्या इगेनव्हॅल्यूज च्या परस्पर A चे इगिनवेक्टर असू द्या अनुक्रमे मग विचार करा

म्हणूनच जेव्हा आपण दोन वेगळ्या एगिनव्हॅल्यूचा विचार केला तेव्हा ही परिस्थिती होती परंतु आपण अधिक प्रकरणांमध्ये उदाहरणार्थ या प्रकरणात सामान्यीकरण देखील करू शकतो आपल्याकडे एगिनव्हॅल्यूज आमच्या वेगळ्या एगिनव्हॅल्यूजशी संबंधित आहेत तर हे अनुक्रमे संबंधित ईगिनवेक्टर्स आहेत आणि त्या प्रकरणातही आपण अशीच युक्ती वापरु शकतो की हे सिद्ध करण्यासाठी हे ईगिनवेक्टर लिनिअर्ली इंडिपेंडेंट आहेत तर आमचा हा फार चांगला परिणाम आहे की वेगळ्या एगिनव्हॅल्यूजशी संबंधित ईजीनवेक्टर लिनिअर्ली इंडिपेंडेंट आहेत तर आपण आणखी एक निकाल सांगितला आहे की x जर ईजीनवेक्टर ला अनुरूप A चा एक एगिनव्हॅल्यूज असेल तर हा त्याच एगिनव्हॅल्यूला अनुरुप ईजीनवेक्टर आहे म्हणून हे आपण यापूर्वी देखील पाहिले आहे की दिलेल्या ईजीनवेक्टरसाठी आपण कोणत्याही स्थिरतेने गुणाकार करू शकता आणि ते देखील ईजीनवेक्टर राहील आणि हेच आपण येथे पाहू आणि औपचारिकपणे सैद्धांतिकदृष्ट्या हे कोणत्याही मॅट्रिक्ससाठी खरे आहे तर येथे जो एक संबंध आहे तर तो आपल्याला सांगतो की एक एगिनव्हॅल्यू आहे आणि संबंधित ईजीनवेक्टर x आहे आणि नंतर या k वेळा आहे तर आपण k द्वारा समीकरणाला दोन्ही बाजूने गुणाकार केले आहे आणि नंतर आपल्याकडे आणि नंतर आपण हे एकत्र करू शकतो तर आमचा हा संबंध आहे की येथे A हा वेक्टर समान आहे समान वेक्टर kx जो आपल्याला सांगतो की हे kx पुन्हा ईजीनवेक्टर आहे जर x इजीनवेक्टर असेल तर k वेळा x कोणत्याही k आणि नॉनझेरोसाठी ईजीनवेक्टर आहे स्केलर येथे जर x मॅट्रिक्स A चे ईजीनवेक्टर असेल तर x हे A च्या एकापेक्षा जास्त एगिनव्हॅल्यूशी परस्पर असू शकत नाही तर दुसरे महत्त्वाचे परिणाम म्हणजे हा ईजीनवेक्टर एक अद्वितीय आहे तर जर आपल्याकडे लॅंबडा सांगण्यासाठी अनुरूप एखादे ईजीनवेक्टर असेल तर हा x अन्य कोणत्याही एगिनव्हॅल्यूशी अनुरूप असू शकत नाही म्हणून त्या दृष्टीने ते एक अद्वितीय आहे तर जर आपण येथे दिलेल्या मेट्रिक्ससाठी गृहित धरले तर since तर या दोन एगिनव्हॅल्यू समान एगिनव्हॅल्यू असणे आवश्यक आहे आपल्याकडे 2 भिन्न एगिनव्हॅल्यू असू शकत नाहीत जी समान ईजीनवेक्टर शी संबंधित असू शकतात मध्ये एगिनव्हॅल्यू आहे आणि संबंधित ईजीनवेक्टर x आहे तर हा आणखी एक परिणाम आहे की आपल्याकडे हे नवीन मॅट्रिक्स आहे जे फक्त आहे तर आपल्याला A च्या एगिनव्हॅल्यूजबद्दल माहिती आहे आणि हे पुन्हा येथे महत्वाचे आहे की जर ते अस्तित्वात असेल तरच आपण या निकालाबद्दल बोलत आहोत तर मॅट्रिक्ससाठी अस्तित्त्वात आहे तर या मध्ये एगिनव्हॅल्यू असेल किंवा लंबडाच्या एका ओव्हरला एगिनव्हॅल्यू असेल ते अस्तित्त्वात असल्यास मध्ये एगिनव्हॅल्यू आहे आणि संबंधित ईजीनवेक्टर x आहे तर A आणि चे समान एगिनव्हॅल्यू आहेत आणि जे आपण पुन्हा सहजपणे पाहू शकतो कारण चा निर्धारक हे वैशिष्ट्यपूर्ण समीकरण आहे जे प्रत्यक्षात एगिनव्हॅल्यू देते det तर याचा परिणाम असा आहे की A आणि चे समान एगिनव्हॅल्यू असेल तर A आणि चे समान मूल्य आहे म्हणूनच हा आणखी एक महत्त्वाचा निकाल आहे जो आपल्याला या निर्धारीत प्रॉपर्टीच्या मदतीने सहज शोधू शकतो पुढील प्रमेय म्हणून येथे वैशिष्ट्यपूर्ण रूट्स I म्हणजे ईगेनव्हल्यूज म्हणून कधीकधी आपण वैशिष्ट्यपूर्ण रूट्स देखील म्हणतो तर हर्मीटियन मॅट्रिक्सचे ईगेनव्हॅल्यूज वास्तविक आहेत तर हर्मीटियन मॅट्रिक्स म्हणजे काय तर आपल्याला माहित आहे की A हर्मीटियन आहे जेव्हा म्हणजे कॉन्जुगेट ट्रान्सपोज याचा अर्थ असा आहे की आपण वाहतूक घेत आहोत आणि तसेच आपण मॅट्रिक्स A चे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट घेत आहोत तर या ट्रान्सपोजचा हा कॉम्प्लेक्स कॉंज्युएट A च्या बरोबरीचा आहे तर आपण म्हणतो की A हर्मीटियन मॅट्रिक्स आहे तर याचा परिणाम काय आहे की हर्मीटियनच्या मॅट्रिकसाठी रूट्स वास्तविक आहेत कारण आपण हे देखील पाहिले आहे की मॅट्रिक्स जरी सर्व वास्तविक एन्ट्रीज आहेत परंतु आपण मागील व्याख्यानात कॉम्प्लेक्स संख्येच्या रूपात पाहिलेल्या वैशिष्ट्यांसह रूट्स मिळू शकतात आमच्याकडे वास्तविक नोंदींसह एक खूप सोपा 2 बाय 2 मॅट्रिक्स होता आणि त्याचे वैशिष्ट्यपूर्ण बहुपद किंवा माझा अर्थ असा आहे की वैशिष्ट्यपूर्ण रूट्स ईगेनव्हॅल्यूज वास्तविक नव्हती म्हणून कॉम्प्लेक्स तर येथे आमच्याकडे कमीतकमी हर्मिटियन मॅट्रिक्सचे परिणाम आहेत की या प्रकरणात सर्व वैशिष्ट्यपूर्ण रूट्स वास्तविक आहेत तर जर हे A चे संबंधित वैशिष्ट्यपूर्ण रूट्स असेल आणि संबंधित ईजीनवेक्टर असेल आणि मग आपण हे दर्शविले पाहिजे की हे वास्तविक असले पाहिजे कसे तर आपल्याकडे हा आहे जो पुन्हा ईगेनव्हॅल्यूज इगेनवेक्टरच्या संबंधाचा गुणधर्म आहे

दोन्ही बाजूंनी संयुग ट्रान्सपोज घेत आहे since is real तर इथे समान असणे आवश्यक आहे कारण ही संख्या 0 असू शकत नाही म्हणून हे 0 असावे तर येथे आपण काय पाहिले ते आणि तेच आपल्याला येथे पहायचे आहे की ते वास्तविक आहेत तर जर हर्मिटियन मॅट्रिक्सचे एगेनव्हॅल्यू असेल तर म्हणजे ती वास्तविक संख्या आहे ती एक कॉम्प्लेक्स संख्या असू शकत नाही म्हणूनच दुसरे असेच आपण खालील परीणाम सिद्ध करू शकतो ज्यात आपण नुकत्याच केलेल्या पुराव्याच्या समान ओळी आहेत जे या वास्तविक सममितीय मॅट्रिक्सचे एगेनव्हॅल्यू देखील वास्तविक आहेत जे आपण देखील करू शकतो आणि वास्तविक स्क्यू सममितीचे एगेनव्हॅल्यू मॅट्रिक्स तर आपल्याकडे येथे आहे म्हणजेच हे हस्तांतरण A च्या वजा आहे तर येथे हे वास्तविक स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स पूर्णपणे काल्पनिक आहेत तर हे येथे देखील मनोरंजक आहे की अशा प्रकारच्या मॅट्रिकचे अनुमान एकतर पूर्णपणे काल्पनिक आहेत किंवा 0 ही दोन शक्यता आहेत जर आपण पूर्वीच्या पुराव्याचे अनुसरण केले तर आपण हे करू शकतो आणि स्क्यू हर्मिटियन मॅट्रिक्सच्या एगेनव्हॅल्यू देखील करू शकतो तर हर्मीटियन मॅट्रिकांसाठी आपण पाहिले आहे परंतु आता तेथे एक स्क्यू हर्मीटियन मॅट्रिक्स आहे म्हणजेच हा A स्टार वजा A बरोबर आहे तर अशा प्रकरणांमध्ये ईगेनव्हल्यूज पूर्णपणे काल्पनिक किंवा 0 आहेत तर हे आधीच्या पुराव्यांचा परिणाम आहे जे आपण येथे सहज पाहू शकतो आता आणखी एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे युनिटरी मॅट्रिक्सचे ईगेनव्हल्यूज युनिट मॉड्यूलसचे आहेत तर हे देखील आपण सर्वसाधारणपणे सिद्ध करू शकतो की आपल्याकडे हे युनिटरी मॅट्रिक्स असल्यास म्हणजेच हे म्हणून अशा मॅट्रिक्सला युनिटरी मॅट्रिक्स म्हणतात तर जर आपल्याकडे युनिटरी मॅट्रिक्स असेल तर आपण आता एगिनॅल्यूजचे मॉड्यूलस 1 असल्याचे दर्शवू याचा अर्थ असा की आपण येथे आणि नंतर येथे कॉम्पलेक्स कंज्युएट घेतल्यास आपल्याला काय मिळेल जेणेकरुन आपण हा प्रॉपर्टी वापरू

तर as तर याचा अर्थ असा झाला की चे परिपूर्ण मूल्य 1 असावे म्हणून हे युनिटरी मॅट्रिक्स युनिटरी मॅट्रिक्सचे इगेनव्हल्यूज युनिट मॉड्यूलसचे आहेत ऑर्थोगोनल मॅट्रिकसाठी समान परिणाम आपण देखील वापरू शकतो कारण त्यांच्याकडे देखील समान प्रॉपर्टी आहे ट्रान्सपोज A हे I च्या बरोबरीचा आहे तर ऑर्थोगोनल मॅट्रिकसाठी देखील आता आपण अशाच प्रकारे सर्व समान चरणांचे सिद्ध करू शकतो आणि आपण पुन्हा सिद्ध करू शकतो कि तेथील एगिनॅव्हल्यूज युनिट मॉड्यूलसचे देखील आहेत मागील स्लाइडमध्ये आपण नुकतेच पाहिलेलं एगिनॅव्हल्यूज चे स्थान तर जर आपल्याकडे स्क्यू हर्मिटियन मॅट्रिक्स असेल तर त्यांचे एगिनॅव्हल्यूज काल्पनिक आहेत पूर्णपणे येथे काल्पनिक आहेत जे या मॉड्यूलस 1 वर लिहिलेले एकात्मक मॅट्रिक्स आहेत आणि हर्मिटियन मॅट्रिक्स किंवा सममितीय मॅट्रिक्ससाठी मूल्ये वास्तविक अक्षांवर बसली आहेत म्हणजेच ते वास्तविक संख्या आहेत तर येथे स्क्यू हर्मिटियन आणि एक्सक्लुझिव्ह मेट्रिकसाठी समान वस्तू युनिटरी आणि ऑर्थोगोनलचा समान परिणाम आहे की ते हर्मीटियन आणि सममितीय साठी युनिट मॉड्यूलसचे आहेत आपण देखील त्या दोघांसाठीच समान परीणाम आहोत की ते वास्तविक एन्ट्रीज आहेत निष्कर्षापर्यंत पोहोचत आहोत म्हणून आपण या इगेनव्हॅल्यूज आणि मॅट्रिक्सच्या इगेनवेक्टर चे अनेक गुणधर्म पाहिले आहेत आपण भिन्न मानले आहेत मॅट्रिकचे विविध प्रकार जिथे आपण आपली कल्पनारम्य 0 असेल तर इगेनव्हॅल्यूज वास्तविक काल्पनिक असतील की नाही याबद्दल आपण सांगू शकतो तर या सर्व गुणधर्मांमध्ये ही वापरण्याची सोपी कल्पना होती आणि आपण केवळ या सर्व गुणधर्मांना सिद्ध करण्यासाठी या समीकरणासह खेळलो आणि आता या सर्व संख्यात्मक गणितांशिवाय ते आता वापरले जाऊ शकतात आपण या गुणधर्मांच्या मदतीने थेट गणना करू शकतो म्हणूनच आपण ही व्याख्याने तयार करण्यासाठी वापरत आहोत आपण लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद